नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मॉड्यूल 4 मधील 36 व्या व्याख्यानात आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 6 पाहत आहोत आणि लाईनच्या प्रोजेक्शन्सवर काही उदाहरणे काढत आहोत चला सुरू करूया तिसरे उदाहरण असे आहे की टॉप व्ह्यू मध्ये 75 मिमी लांबीची लाईन cd आहे जीची लांबी 50 मिमी आहे आणि c हे आडव्या प्लेनमध्ये आहे आणि तो उभ्या प्लेनच्यासमोर 50 मिमी अंतरावर आहे d हे VP च्या समोर 15 मिमी अंतरावर आहे आणि तो HP प्लेनच्या वर आहे तर cd चे प्रोजेक्शन्स काढा आणि आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत असलेले कोन शोधा तर यामध्ये प्रथम XY प्लेन तयार करावा लागेल आपण c हा आडव्या प्लेनमध्ये असल्याचे पाहू शकतो त्याचे प्रोजेक्शन्स हे XY अक्षावर असतील म्हणून यापैकी एक प्रोजेक्शन त्या बिंदूमधून जायला हवे आणि आता आपल्याला XY या आडव्या प्लेनवर c चे स्थान निश्चित करायचे आहे आणि XY प्लेनच्या खाली आणि उभ्या प्लेनच्यासमोर 50 मिमी अंतरावर आहे तर आपण हे 3 D दृश्यामध्ये पाहू हे आडवे प्लेन आहे आणि उभ्या प्लेनच्यासमोर 50 मिमी अंतरावर लाईनचा बिंदू c आहे तर c या बिंदूचे स्थान निश्चित करा मग या बिंदूतून लोकस काढा तर आपल्याकडे c आणि c हे दोन बिंदू आहेत आणि ही लोकस लाईन आहे मग आणखी एक लोकस लाईन 15 मिमी अंतरावर काढा कारण d हा उभ्या प्लेनच्यासमोर 15 मिमी अंतरावर आहे पण आपल्याला हे माहित नाहीये की ते उभ्या प्लेनपासून नक्की कुठे आहे तर बिंदू d हा 15 मि अंतरावर आहे आणि c हा 50 मिमी अंतरावर आहे म्हणून हे येथे असायला हवे आणि d हा थोडा जवळ आहे म्हणून तो येथे असेल याचे स्थान ओळखण्यासाठी आपण हे एक लोकस म्हणून निश्चित करीत आहोत आपण आता c पासून d या लोकसवर 50 मिमी आणि 75 मिमीचे अंतर काढावे तर c बिंदूपासून 50 मिमीचे आणि 75 मिमीचे स्थान d या लोकसवर निश्चित करा कारण c हा HP मध्ये आहे आणि उभ्या प्लेनच्यासमोर 50 मिमी अंतरावर आहे अशाप्रकारे d आणि d1 चे स्थान निश्चित करण्यासाठी येथे कट करू मग d1 पासून वरील बाजूस उभी लाईन प्रोजेक्ट करा आणि मग c ते d1 पर्यंत मोजून LFV या प्रोजेक्ट केलेल्या लाईनपासून एक आर्क काढा हा आर्क अशाप्रकारे वाढविला जाऊ शकतो आपण आधीच d या बिंदूचे स्थान निश्चित केले आहे मग d पासून एक प्रोजेक्टर लाईन काढा जी आर्कला कट करते आणि त्यास d असे म्हणू आपल्याला d माहित झाल्यावर c आणि d जोडा आणि हे फ्रंट व्ह्यू असेल आपल्याला d माहित झाल्यावर प्रोजेक्टर लोकस काढा आधीपासूनच c ते d1 ही खरी लांबी आहे म्हणून c ते d1 मोजा आणि c पासून d1 या लोकसवर कट करा आणि त्यास d1' असे म्हणू अशाप्रकारे आपण ही आकृती बनवितो तर c ते d1 ही खरी लांबी होईल आणि हा कोन खरा कोन आहे त्याचप्रमाणे आडव्या अक्षासोबत लाईन c ते d1 ही खरा कोन फाय हा बनवित आहे तर यामध्ये अज्ञात म्हणजे CD चे प्रोजेक्शन्स आहेत जे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहेत आणि आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत असलेले कोन आहेत या गोष्टी अज्ञात आहेत चला हे पुन्हा एकदा शीटवर काढू तर प्रथम ड्रॉईंग शीटवर आपल्याला आडवी लाईन XY काढावी लागेल यास x अक्ष y अक्ष असे नाव द्या प्रोजेक्टर काढण्यासाठी उभी लाईन काढा आणि c हे आधीच या x y अक्षावर आहे आणि c हा या लाईनच्या खाली 50 मिमी अंतरावर आणि उभ्या प्लेनच्यासमोर आहे तर हे c आहे आणि या प्लेनमध्ये c पासून लोकस काढा त्याचप्रकारे XY अक्षाच्या खाली 15 मिमी अंतरावर लोकस लाईन काढा आणि d किंवा d हे या पातळीवर असतील हे झाल्यावर c पासून 50 मिमीचा कट करा यासाठी कंपासमध्ये 50 मिमी मोजू आणि लोकस लाईनवर c पासून 50 मिमीचा कट करू आणि यास d असे म्हणू आता 75 मिमीचे स्थान निश्चित करायचे आहे तर यासाठी कंपासमध्ये 75 मिमी मोजून घेऊ आणि लोकस लाईनवर c पासून 75 मिमीचा कट करू आणि या बिंदूला d1 असे म्हणू आता हे c d बिंदू जोडावे तर c d ही टॉप व्ह्यूची लाईन आहे आणि c d1 जोडावे तर ही खऱ्या लाईनची लांबी आहे आता उभ्या प्लेनमध्ये टॉप व्ह्यू आणि खरी लांबी काढण्यासाठी प्रोजेक्टर काढा तर हा एक प्रोजेक्टर आहे आणि हा दुसरा प्रोजेक्टर आहे आता आपण हा कोन मोजूया यास फाय असे म्हणू आणि ही खरी लांबी आहे आणि हे टॉप व्ह्यू आहे आता आपण d1 हे XY अक्षावर प्रोजेक्ट केले आहे हे येथून व्ह्यूज काढण्यासाठी फिरवावे यासाठी आता ही लाईन मोजू आणि आर्क काढू आपल्याला खरी लांबी माहित आहे तर मग आपण या अक्षावर ही खरी लांबी काढू लोकस काढल्यानंतर आपण ते काढू शकतो आणि d हे d साठीचे लोकस आहे फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी c आणि d हे लाईनद्वारे जोडावे यानंतर लोकस लाईन ही d या बिंदूतून काढावी कारण आपण c ते d1 ही लांबी येथे स्थानांतरित केलेली आहे ते या लोकस लाईनला येथे कट करते म्हणून याला आपण d1 असे म्हणू तर ही उभ्या प्लेनमधील प्रोजेक्ट केलेली खरी लांबी आहे आता हा कोन मोजूया हा थीटा कोन 46 डिग्री आहे आडव्या लाइनसोबत असलेला हा फाय कोन 29 डिग्री आहे आणि खरी लांबी ही 72 मिमी आहे आणि ही देखील खरी लांबी आहे आता लाईनच्या प्रोजेक्शन्ससाठी अजून एक उदाहरण सोडवू स्लाइड पाहू उदाहरण 4 PQ आणि QR या दोन स्ट्रेट लाईन आहेत फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये दोन्ही लाईन PQ आणि QR या 120 डिग्रीचा कोन बनवतात PQ ही 60 मिमी लांबीची आहे आणि दोन्ही आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनपासून 15 मिमी अंतरावर आहे आणि आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनशी समांतर आहे जर बिंदू R हा आडव्या प्लेनच्या वर 50 मिमी अंतरावर असेल तर PQ आणि QR दरम्यान असलेला खरा कोन शोधा तर यामध्ये दोन लाईन आहेत P Q आणि QR ज्या खऱ्या लाईन आहेत ते त्यांच्या दरम्यान 120 डिग्रीचा कोन बनवतात आणि हे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये आहेत आपल्याला माहित आहे की PQ ची लांबी 60 मिमी आहे आणि हे एचपी आणि व्हीपीला समांतर आहे आणि एचपी आणि व्हीपीपासून 15 मिमी अंतरावर आहे जर असे असेल तर आपण या दरम्यानचा कोन निर्धारित करू शकतो तर आता हे एक एक करून सोडवू प्रथम प्लेनमध्ये एक XY लाईन काढा मग HP च्यावर 15 मिमी अंतरावर p हा बिंदू काढा म्हणजेच फ्रंट व्ह्यूमध्ये आपण 15 मि अंतरावर p प्रोजेक्ट करत आहोत त्याचप्रमाणे बिंदू p जेव्हा आपण समोर असलेल्या टॉप व्ह्यूवरून पहात असतो तेव्हा ते XY लाईनच्या खाली 15 मिमी अंतरावर आहे मग XY लाईनला समांतर अशी 60 मिमी लांबीची p q आणि p q लाईन काढा तर आपण पाहू शकतो की ही लाईन म्हणजे जी फ्रंट व्ह्यूमधील प्रोजेक्शन आहे आणि टॉप व्ह्यूमधील प्रोजेक्शन आहे तर P बिंदूपासून p q ही प्रोजेक्शन लाईन काढू म्हणजेच PQ ही 60 मिमी लांबीची आहे आणि ती या XY अक्षाशी समांतर आहे आणि आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनपासून 15 मिमी अंतरावर आहे अशाप्रकारे आपण p q आणि त्यावरून प्रोजेक्ट केलेली p q लाईन काढली जी 60 मिमी आहे आता आपल्याला बिंदू q पासून एक लाईन काढायची आहे म्हणून आपण बिंदू q पासून 120 डिग्रीची लाईन या दिशेने काढावी आणि ही लाईन XY च्यावर 50 मिमी अंतरावर असलेल्या आडव्या लाईनला मिळेल म्हणून 50 मि अंतरावर एक आडवी लाईन काढा आणि या छेदनबिंदूला r असे नाव देऊ या आडव्या लाईनवर r काढल्यावर आपण q आणि r जोडू शकतो आणि p r देखील जोडू शकतो यानंतर बिंदू q पासून एक लाईन काढा जी XY सोबत 120 डिग्री कोनामध्ये इनक्लाइन आहे आणि ते प्रोजेक्टर r ला मिळेल तर ही प्रोजेक्टर लाईन आहे आणि या छेदनबिंदूला r असे म्हणू मग q r जोडावे आणि p r जोडावे सर्व प्रथम या पायऱ्या आपल्या शीटवर काढूया प्रथम एक XY लाईन काढा X अक्ष Y अक्ष मग एक प्रोजेक्टर लाईन काढा जी XY च्यावर 15 मिमी अंतरावर आहे या बिंदूला p असे म्हणू त्याचप्रमाणे XY च्याखाली 15 मि अंतरावर देखील हा बिंदू काढू आणि यास p असे म्हणू आता p आणि p या दोन्ही पासून आडव्या लोकस लाईन काढा तर या प्रोजेक्ट केलेल्या लाईन आहेत आता 60 मिमी लांबीची लाईन काढा आणि येथे या बिंदूला q असे म्हणू त्याचप्रमाणे या बिंदूला q असे म्हणू आणि या लाईनला जोडावे आता बिंदू q पासून 120 डिग्रीची लाईन काढावी जेणेकरून ती XY या आडव्या लाईनच्या वर 50 मिमी अंतरावर असलेल्या लाईनला छेदेल यासाठी XY या आडव्या लाईनच्या वर 50 मिमी अंतरावर एक लाईन काढा आणि बिंदू q पासून 120 डिग्रीची लाईन काढू आणि या बिंदूला r असे म्हणू मग r काढण्यासाठी r ला खाली प्रोजेक्ट करू q पासून 120 डिग्रीचा कोन हा या प्रोजेक्ट केलेल्या लाईनला येथे छेदेल मग यास r असे म्हणू आणि मग p आणि r हे जोडावे आता हे p आणि r जोडावे आता आपल्याला r1 आणि r2 चे स्थान निश्चित करायचे आहे XY लाईनच्या वर 50 मिमी अंतरावर असलेल्या लाईनवर r1 आणि बाकी लाईन काढायच्या आहेत p q आणि p q या लाईन XY ला समांतर आहेत आणि 60 मिमी खऱ्या लांबीच्या आहेत आता आपण सहावी पायरी पाहू यामध्ये आपल्याला केंद्र p सोबत आर्क काढायचा आहे त्याची त्रिज्या ही p r घ्यावी ज्यामुळे आपण बिंदू r1 काढू शकतो मग r1 हे वर प्रोजेक्ट करावे आणि त्यास r1 असे म्हणावे आणि मग p आणि r1 हे जोडावे आणि हे PR या लाईनची खरी लांबी दर्शवतात तर p ते r1 हे आपल्याला 94 मिमी इतके मिळेल तर ते काढू आपण ड्रॉईंग शीटवर हे p r काढल्यानंतर असा आर्क काढा हा आर्क लोकस लाईनला जेथे छेदतो त्यास r1 असे म्हणू मग r1 ला वर r च्या लोकस लाईनपर्यंत प्रोजेक्ट करू आणि त्या बिंदुला r1 असे म्हणू आणि मग p आणि r1 हे जोडा हे p r आणि p r1 काढल्यानंतर आता आपण सातवी पायरी पाहू यामध्ये आपल्याला r2 येथे आडवी लाईन पूर्ण करण्यासाठी qr या त्रिज्येसहित q हे केंद्र मानून आर्क काढायचा आहे तर या त्रिज्येसह आपण या मार्गाने r2 काढू मग r2 काढण्यासाठी r2 हे वर प्रोजेक्ट करा आता हे आपल्या ड्रॉईंग शीटवर काढू आपण p आणि r हे आधीच काढले आहे तर q हे केंद्र मानून qr या त्रिज्येसहित ते या आडव्या अक्षापर्यंत r2 काढण्यासाठी आर्क काढावा r2 लाईन काढल्यावर q आणि r2 लाईन जोडा त्यासाठी r2 लाईन ही वर प्रोजेक्ट करावी लागेल आणि यास r2 असे म्हणू मग q आणि r2 जोडावे तर हे p आहे आणि हे r आहे हा आर्क काढला यास r2 म्हणले मग हे वर प्रोजेक्ट केले मग r2 मिळाले आणि ही q r2 ही लाईन QR ची खरी लांबी दर्शवते हे पूर्ण झाल्यावर आपण वास्तविक त्रिकोण काढू म्हणजे आपल्याला r1 हा बिंदू p पासून हस्तांतरित करावा लागेल त्याचप्रमाणे r2 हा बिंदू q पासून हस्तांतरित करावा लागेल आपण हे पाहू शकतो की हे या बिंदूमध्ये छेदते आणि या बिंदूला R असे म्हणू मग हे p आणि R जोडावे या लाईनला PR असे म्हणू आणि ही QR लाईन जोडा अशाप्रकारे आपल्याकडे PR लाईन आहे आणि PQ लाईन आहे आता आपण पाहू शकतो की Q आणि R ने बनविलेला कोन हा 113 डिग्री आसपास आहे आता आपल्याला PR ची लांबी आवश्यक आहे आणि QR ची लांबी आवश्यक आहे अशाप्रकारे आपण PQ आणि QR दरम्यान हा खरा कोन बनवितो म्हणून PQ आणि QR दरम्यानचा कोन हा 113 डिग्रीच्या आसपास आहे यामध्ये 112 डिग्री 113 डिग्री हा फरक दिसत आहे कारण आपण ही आकृती ड्रॉईंग शीटवर काढली आणि आपण हे काढण्याच्या बाबतीत किती सावध आहोत आणि आपण ते कसे प्रोजेक्ट करत आहोत यानुसार या कोनाच्या एक दोन डिग्रीमध्ये नेहमीच चढ उतार होताना दिसतो स्लाईड मध्ये आता आपण लाईनचे ट्रेस ही एक नवीन संकल्पना शिकू तर संदर्भ प्लेनच्या संबंधित लाईनच्या किंवा त्यांच्या विस्ताराच्या छेदनबिंदूला लाईनचे ट्रेस असे म्हणतात आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत असलेल्या लाईनच्या ट्रेसेसचे वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण आडव्या प्लेनसंदर्भात पाहूया एक लाईन स्वतः किंवा तिचा विस्तार हा जर आडव्या प्लेनला स्पर्श करत असेल तर आपण त्याला आडव्या प्लेनवरील लाईनचे ट्रेस असे म्हणतो आणि सहसा आपण ते HT चिन्हाद्वारे दर्शवितो आडव्या प्लेनमधील हा एक बिंदू आहे आणि त्याला HP मधील बिंदूचा TV असे देखील म्हणतात उदाहरणार्थ आपण एक पेन घेऊ म्हणजे ही एक लाईन आहे आणि तो या बिंदूला स्पर्श करेल तर हा पेन या लाईनला स्पर्श करत आहे म्हणजेच ही लाईन या संदर्भित प्लेनला छेदत आहे आणि या बिंदूला आपण ट्रेस म्हणतो आणि जर हे आडव्या प्लेनला छेदत असेल तर आपण त्यास HT बिंदू असे म्हणतो आणि जेव्हा हे फ्रंट व्ह्यूवर येते म्हणजेच हे प्रोजेक्शन XY लाईनवर येते कारण ते त्या बिंदूला स्पर्श करते म्हणून जेव्हा आपण हे प्रोजेक्ट करत असतो तर ते त्या XY लाईनच्या प्रोजेक्शनपर्यंत जाईल आणि या बिंदूला आपण सहसा h एक लहान h द्वारे दर्शवितो त्याचप्रमाणे जर एखादी लाईन किंवा तिचा विस्तार हा उभ्या प्लेनला स्पर्श करत असेल तर या छेदनबिंदूला किंवा विस्तार बिंदूला आपण उभ्या प्लेनवरील लाईनचे ट्रेस असे म्हणतो आणि सहसा आपण ते VT द्वारे दर्शवितो हा उभ्या प्लेनवरील बिंदू आहे आणि जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा हा बिंदू XY अक्षासोबत छेदत आहे म्हणून आपण हे XY अक्षावर पाहू ट्रेसेस आणि या लाईन ज्या आडव्या प्लेनमध्ये उभ्या प्लेनमध्ये छेदतात आणि वेगवेगळ्या प्रोजेक्शननुसार ते कसे हस्तांतरित करायचे याबद्दल आपण पुढील वर्गामध्ये शिकूया पुढच्या वर्गात भेटू